मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही रिकॉल करू शकला तर आपण चॅनल रुटींग प्रॉब्लेम साठी बेसिक लेफ्ट इज ऍलगोरिदम आणि त्याचे वर्टीकल कंसट्रेन डॉग लेग हँडल करणारे व्हरायंट म्हणजे एक्सटेन्शन लेफ्ट इज अल्गोरिदम याबद्दल चर्चा केली आपण आपली चर्चा कंटिन्यू करूया आणि सर्वप्रथम आपण नेट मर्ज चॅनल रुटर बद्दल बोलूया हा ऍलगोरिदम योशीमुरा आणि कुह यांच्यामुळे आहे म्हणून याला कधीकधी योशीमुरा कु ऍलगोरिदम असे देखील म्हटले जाते आपण नेट मर्ज चॅनल रुटींग ची आयडिया पाहूया तुमच्याकडे 1 2 3 4 असे मल्टिपल नेट आहेत आणि तुम्हाला ते चॅनेल मध्ये रूट करणे आहेत समजा तुमच्याकडे 'i' आणि 'j' असे 2 नेट आहेत आपण चर्चा करत असलेली प्रोसेस अशी आहे की जर तुम्हाला वाटत असेल नेट 'i' आणि 'j' एकमेकांशी कंपॅटिबल आहेत म्हणजे काही ही सेन्स ने ते सेम ट्रॅक वर ठेवता येणार असतील तर तुम्ही नेट 'i' आणि 'j' एकमेकांशी मर्ज करू शकतात समजा तुम्ही 1 आणि 3 हे दोन नोड किंवा व्हर्टेक्स मर्ज केले तर एक सुपर व्हर्टेक्स तयार होतो सुपर व्हर्टेक्स म्हणजे तुम्ही जेव्हा 1 किंवा 3 मुव्ह तेव्हा हा ते सोबतच मुव्ह होतील तुम्ही अशाप्रकारे तुम्ही 2 किंवा जास्त नेट एका ट्रक वर ग्रुप करण्याचा प्रयत्न करतात आणि संपूर्ण क्लस्टर वर्टीकल कंसट्रेन नुसार वर किंवा खाली मुव्ह करता येते अशाप्रकारे मर्ज चॅनल रुटींग च्या मागे बेसिक आयडिया आहे याठिकाणी आपण झोन हँडल करणार आहोत झोन म्हणजे ग्राफ बेस रिलेशनशिप प्रोसेसिंग झोन डिफाइन आणि आयडेंटिफाय केल्यानंतर प्रोसेसिंग करता येते तर आपण बेसिक आयडिया पाहूया पहिला पॉईंट महत्वाचा आहे वर्टीकल कंसट्रेन ग्राफमध्ये आपल्याला 'p' लेंग्थ असलेला पाथ चा असल्याचे दिसले तर आपल्याला चॅनेलच्या पाथवर जाण्यासाठी कमीतकमी ' p' हॉरिझॉन्टल ट्रॅक आवश्यक आहेत ते असे का आहे त्या बद्दल आपण एक उदाहरण घेऊ समजा आपल्याकडे 1 आणि 2 च्या दरम्यान वर्टीकल कंसट्रेन आहेत तसेच 2 आणि 3 3 आणि 4 दरम्यान आणि 4 आणि 5 दरम्यान वर्टीकल कंसट्रेन आहेत तर येथे काही सायकल नसले तरी परंतु वर्टीकल कंसट्रेन ग्राफमध्ये 1 ते 2 मध्ये 2 ते 3 आणि 3 ते ४ मध्ये अशी लॉन्ग चैन आहे या चॅनेल वर रूट करण्या साठी सोलुशन असे दिसेल समजा 1 साठी आणखी एक टर्मिनल घेऊ आपण येथे 5 टर्मिनल देखील समजू म्हणून जेव्हा आपल्याला 1 रूट करायचा असेल तेव्हा आपण त्यास या पहिल्या ट्रॅकमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा कारण 1 हा व्हर्टेक्स आहे ज्यामध्ये कोणतीही इनकमिंग इज नसतात तर प्रथम 1 लेआऊट करावा लागेल नंतर आपण 2 वर जा तर 2 नैसर्गिकरित्या एक ओव्हर लॅप आहे आपल्याला दुसर्या ट्रॅकवर ठेवावे लागेल 3 3 येथे एक ओव्हर लॅप आहे तर तिसर्या मार्गावर 3 टाकावे लागतील 4 पुन्हा ओव्हर लॅप होईल पुढे चौथ्या पाथ वर ठेवावे लागेल येथे4 ते 5 पर्यंत आणखी एक कंसट्रेन आहे आणि 5 पुन्हा ओव्हर लॅप आहे तर आपल्याला दुसरा ट्रॅक वापरावा लागेल तर आपण पाहू शकता की जर आपल्याकडे वर्टीकल कंसट्रेन ग्राफमध्ये लॉन्ग चैन असेल तर ही एक बॅड सिनॅरिओ आहे ज्यामुळे आपल्याला 1 2 3 4 आणि 5 साठी 5 ट्रॅक आवश्यक आहेत इंट्यूटीव्हली आम्ही व्हीसीजी मध्ये शक्य तितक्या लोंगेस्ट चैन लेंग्थ कमी करण्याचा प्रयत्न करतो इंट्यूटीव्हली आपण हे करू शकलो तर हे ट्रॅकची संख्या देखील कमी होईल आणि आपण ट्रॅकची संख्या कमी करू शकलो तर याचा अर्थ असा आहे की आम्ही चॅनेलची हाईट उंची कमी करीत आहोत म्हणजे एरिया कमीत कमी करीत आहे रूटिंग एरिया योग्य आहे म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे बेसिक आयडिया म्हणजे व्हीसीजीतील सर्वात लॉन्ग चैन पाथ मिनीमाईज करण्याचा प्रयत्न करणे अशाप्रकारे आपण काही नोड मर्ज करून लोंगेस्ट चैन पाथ रेडूस करण्याचा प्रयत्न करतो बेसिक नेट मर्ज चॅनल रुटींग ऍलगोरिदम वर्टीकल कंसट्रेन ग्राफ मध्ये डॉग लेग किंवा सायकल ऑलॉव करत नाही परंतु हा जास्त सोफिस्टिकेटेड प्रकारचा ऍलगोरिदम आहे आणि तो बेसिक लेफ्ट इज ऍलगोरिदम पेक्षा जास्त कॉम्पॅक्ट सोलुशन लीड करतो मर्ज चॅनल रुटर ऍलगोरिदम मध्ये झोन चा कन्सेप्ट इम्पॉर्टन्ट असून आपण त्याबद्दल पाहिले आहे टोटल रुटींग चॅनल झोन रिजन मध्ये डिव्हाइड केले जाते प्रत्यक्ष रिक्वायरमेंट असल्यास ऍड्जसन्ट झोन मधील नेट मर्ज केले जातात आणि मर्ज केलेल्या नेटला कंपोझिट नेट म्हणतात सुरुवातीला आपल्याकडे इंडिविडुअल नेट असतात तुम्ही झोन डीफाईन करू शकतात ऍड्जसन्ट झोन मधील नेट काही रुल प्रमाणे मर्ज करू शकतात आणि आपल्याला कंपोझिट नेट मिळते समजा कंपोझिट नेट मध्ये 'i' आणि 'j' असे दोन नेट असतील तर दोन्ही नेट एकाच ट्रॅक वर एडिशनल कंसट्रेन इम्पोज करून लेड आऊट करता येतात ऍलगोरिदम च्या 3 महत्वाच्या स्टेप असतात झोन रिप्रेझेंटेशन नेट मर्जिंग आणि ट्रॅक असाइन्मेंट प्रोसेस इल्लुस्त्रेट करण्यासाठी आपण एक ते दहापर्यंत नंबर असलेले नेट असलेले चॅनल घेऊ वर स्लाईड मध्ये हॉरिझॉन्टल लाईन च्या मदतीने एक ते दहापर्यंत नंबर असलेल्या प्रत्येक नेटचा स्पॅन दाखविला आहे अशाप्रकारे आपण मल्टी टर्मिनल नेट ऑलॉव करू शकतो नेट स्पॅन अनुसार तुम्ही हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ बनवू शकतात आणि पाहू शकतात कि नेट 1 आणि नेट 3 नेट 1 आणि नेट 4 नेट 1 आणि नेट 5 नेट 1 आणि नेट 2 एकमेकांशी ओव्हर लॅप आहेत अशाप्रकारे आपण प्रत्येक कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 तसेच ओव्हर लॅप होणाऱ्या प्रत्येक कॉलम बद्दलचे इन्फॉर्मेशन क्रिएट करू शकतो उदाहरणार्थ पहिल्या कॉलम मध्ये आपल्याकडे फक्त 2 नेट आहेत दुसर्या कॉलम मध्ये आपल्याकडे फक्त 1 3 आणि 2 नेट आहेत तिसर्या कॉलम मध्ये आपल्याकडे 4 आणि 5 नेट आहेत पाचव्या कॉलम मध्ये देखील 5 नेट आहेत 6 व्या कॉलम मध्ये 1 4 5 आणि 2 आहे 3 नाही 3 येथे थांबला आहे तर अशा प्रकारे प्रत्येक कॉलम ला क्रॉस करणारे नेट कोणते आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहात तर झोन रिप्रेझेंटेशन मागील ही बेसिक आयडिया आहे आपण चॅनलच्या प्रत्येक कॉलम साठी S1 S2 S3 S4 S5 याप्रमाणे त्या कॉलम मधून क्रॉस होणाऱ्या नेट चा सेट डिफाइन करू शकतो अशाप्रकारे डिफाइन केलेल्या उदाहरण सेट मध्ये हे तुम्ही ही पाहू शकतात की S1 मध्ये 2 आहे S2 मध्ये 2 3 आणि 5 आणि आहे S3 मध्ये 2 3 4 5 आहे तसेच S4 मध्ये 3 आणि 5 आहे आपण उपलब्ध असलेल्या झोन सेट मधून मॅक्झिमल झोन अशाप्रकारे आयडेंटिफाय करू शकतो याठिकाणी 2 3 4 5 मॅक्झिमल सेट आहे इतर सेट सबसेट आहेत 2 प्रॉपर सेट आहे त्याचप्रमाणे 2 3 5 प्रॉपर सबसेट आहे शेवटी 3 5 देखील प्रॉपर सबसेट आहे हे इतर प्रॉपर सबसेट तुम्ही इग्नोर करा झोन डिफाइन करणारा फक्त मॅक्झिमल सेट घ्या त्याचप्रमाणे इतर झोन 3 इतर झोन 3 डिफाइन करा तर झोन डिफाइन करण्या मागील ही बेसिक आयडिया आहे मी इल्लुस्त्रेट केल्याप्रमाणे प्रत्येक मॅक्झिमल सेट साठी झोन डिफाइन करता येते हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ साठी झोन म्हणजे त्या ग्राफ चा मॅक्झिमल क्लिक त्याचा अर्थ काय आहे ते आपण पाहूया 2 3 4 5 म्हणजे काय हॉरीझॉन्टल सेगमेंट च्या तिसऱ्या कॉलममध्ये 2 आणि 3 इंटरसेक्ट करत आहेत तुमच्याकडे ग्राफ रिप्रेझेंटेशन असेल तर व्हर्टेक्स नेट रिप्रेझेंट करतात चारही ही नेट एकाच सेट संबंधित आहे म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक पेअर दरम्यान हॉरीझॉन्टल कंसट्रेन आहेत म्हणून याला 4 व्हर्टेक्स चा क्लिक म्हणतात क्लिक म्हणजे मॅक्सिमल्ली कनेक्टेड ग्राफ प्रत्येक व्हर्टेक्स पेअर दरम्यान इज असते प्रत्येक मॅक्झिमल सेट साठी क्लिक डिफाइन करता येते अशाप्रकारे झोन ग्राफ मधील मॅक्झिमल क्लिक रिप्रेझेंट करतात या ठिकाणी एक उदाहरण दिले आहे तुम्ही वर्कआउट केल्यावर लक्षात येईल येईल पहिल्या कॉलम मध्ये फक्त 2 आहे दुसऱ्या कॉलम मध्ये 1 3 2 आहेत या कॉलम मध्ये 4 1 5 3 2 आहेत तुम्ही वर्कआउट केल्यावर अशा प्रकारचे कॉलम आणि कॉररेस्पॉन्डिन्गली सेट मिळत जातील कॉलम 1 चा सेट 2 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 4 5 आहे नंतर 2 4 6 तुमच्या लक्षात येते की सेट इन्क्रीसिंग आहेत मॅक्झिमम सेट 1 2 3 4 5 आहे सेट डिक्रीसिंग आहे परंतु तरीही तुम्ही सेट 1 2 3 4 5 घेतात नवीन एलिमेंट 6 आल्यावर तुम्ही नवीन झोन ला मुव्ह होतात कारण नवीन एलिमेंट 6 सब सेट नाही अशाप्रकारे झोन डिफाइन करता येते तसेच संपूर्ण गोष्टी कंटिन्यू केल्यावर कॉररेस्पॉन्डिन्गली एकच झोन मिळते तुम्ही मॅक्झिमम सेट 1 2 3 4 5 कन्सिडर करतात पुढे गेल्यावर सहावा एलिमेंट मिळाल्यावर 2 4 6 येतात परंतु 2 4 6 त्यापैकी काहीही इंल्क्युड करता येत नाही पुढचा कॉलम 4 6 7 आहे आणि नवीन सेट 7 येत आहे त्यामुळे 4 7 8 असे होते येथे नक्की 4 7 8 9 7 8 9 नेट एकत्र पणे ग्रुप करता येतात कारण 4 7 8 9 मॅक्झिमल आहे दोन सब सेट आहे त्यानंतर 7 9 10 9 10 सब सेट आहे या पर्टिक्युलर प्रॉब्लेम साठी तुम्ही 5 झोन आयडेंटिफाय करून डिफाइन करून व्यवस्थितपणे रिप्रेझेंट करू शकतात नंतर आपण पाहणार आहोतच की झोन रिप्रेझेंटेशन व्यवस्थितपणे मेनूप्लेट करता येते 5 झोन पैकी पहिल्या झोन मध्ये 1 2 3 4 5 नेट आहे दुसऱ्या झोन मध्ये 2 4 6 आहे अशाप्रकारे झोन 1 2 4 कंटिन्यू होतात नवीन नेट 6 आल्यावर डिस्कनेक्शन होते झोन 3 4 6 7 4 कंटिन्यू राहतात 6 कंटिन्यू राहतात आणि नवीन नेट 7 येते त्यामुळे झोन 4 4 7 8 9 अशी होते त्याचप्रमाणे 4 कंटिन्यू होते 7 कंटिन्यू होते 8 9 आणि 7 9 10 7 कंटिन्यू होतात 9 आणि 10 कंटिन्यू होते अशाप्रकारे झोन रिप्रेझेंटेशन आहे या प्रॉब्लेम वरून तुम्ही वर्टीकल कंसट्रेन ग्राफ 1 3 च्या टॉप वर 4 5 च्या टॉप वर 5 3 च्या टॉप वर अशाप्रकारे डिफाइन करू शकतात मी वर्टीकल कंसट्रेन ग्राफ दाखवत आहे तुम्ही तो व्हेरिफाय करू शकता आता आपल्याकडे वर्टीकल कंसट्रेन ग्राफ आणि झोन रिप्रेझेंटेशन आहे पुढची दुसरी स्टेप म्हणजे आपण काही नेट मर्ज करायला हवे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नेट आहेत या ठिकाणी मी एक गोष्ट इंट्यूटीव्हली सांगू इच्छितो की नेट 5 आणि 6 ट्रॅक झोन 1 आणि झोन 2 अक्रॉस शेअर करू शकतात त्यांच्यात कॉमन असे काही नाही ते डिशकनेक्शन आहे त्याचप्रमाणे 1 आणि 6 तसेच 3 आणि 6 शेअर करू शकतात तेव्हा आयडिया अशी आहे कि जर दोन नेट Ni आणि Nj मध्ये दरम्यान हॉरीझॉन्टल कंसट्रेन आणि वर्टीकल कंसट्रेन नसतील तर ते दोन नेट सेम ट्रॅक वर मर्ज करता येतील ठिकाणी दोन कंडिशन आहेत प्रथम म्हणजे हॉरीझॉन्टल कंसट्रेन आणि आणि दुसरे वर्टीकल कंसट्रेन याचा अर्थ असा की आपल्याला VCG मध्ये ओव्हरलॅप किंवा डिपेंडेंसी चालनार नाही तरच 2 नेट एकाच ट्रॅक वर मर्ज करता येतील वरील प्रकारच्या 2 कंडिशन होल्ड करणारे 2 नेट मर्जर केल्यावर तयार होणाऱ्या नेटला कंपोझिट नेट असे म्हटले जाते कंपोझिट नेट तयार झाल्यावर VCG मध्ये आपण काय करतो Vi आणि Vj डिलीट करून नवीन कंपोझिट नोड Vij तयार होतो हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ आणि झोन रिप्रेझेंटेशन दोन प्रकारे करता येते हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ देखील तसेच सांगतो झोन 1 मध्ये 1 2 3 4 5 असे 5 क्लिक आहेत झोन 2 मध्ये 2 4 6 असे 3 क्लिक आहेत झोन 3 मध्ये 7 4 5 असे 3 क्लिक आहेत तुम्ही ते HCG मध्ये रिप्रेझेंट करू शकतात नोड Vi आणि Vj डिलीट करून नवीन कंपोझिट नोड Vij च्या मदतीने हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ मॉडीफाय करता येतो Ni आणि Nj कॉररेस्पॉन्डिन्गली कॉन्सकटीव्ह झोन मध्ये असतील नंतर ते एकाच ट्रॅक वर प्लेस केले जातील त्या प्रकारे मर्जिग बद्दलची बेसिक आयडिया आहे मी ते उदाहरणासह इल्लुस्त्रेट करतो प्रोसेस आयट्रेटिव स्वरूपाची असेल म्हणजे प्रत्येक स्टेपला मर्ज होऊ शकणाऱ्या नोड ची जोडी शोधून काढावी लागेल आणि त्यानंतर मर्जर करावे लागेल उदाहरणार्थ Z1 आणि Z2 मध्ये मी मागे म्हटल्याप्रमाणे 1 आणि 6 3 आणि 6 तसेच 5 आणि 6 मर्ज करता येतील परंतु 2 आणि 6 मर्ज करता येणार नाही कारण त्या ठिकाणी हॉरीझॉन्टल कंसट्रेन आहे 4 आणि 6 देखील हॉरीझॉन्टल कंसट्रेन मुळे मर्ज करता येणार नाही या ग्राफ मध्ये तुम्हाला मर्ज करण्यासाठी 3 चॉईस आहे आहेत तुम्ही 1 आणि 6 3 आणि 6 तसेच 5 आणि 6 मर्ज करू शकतात आता मात्र तुमच्याकडे बऱ्याच चॉईस आहेत कोणती चॉईस वापर करणे आहे यासाठी तुम्ही हेरिस्टिक्स ची मदत घेऊ शकतात VCG मधील लोंगेस्ट पाथ लेन्थ मिनीमाईझ करणारे नेट जोडी तुम्ही मर्जिग साठी सिलेक्ट करतात कारण त्यामुळे एकूण लागणारे ट्रॅक रेडूस होतात VCG मधील लोंगेस्ट पाथ लेन्थ मॅक्झिमम रेडूस करणारे नेट जोडी सिलेक्ट केली जाते रिझल्ट नक्कीच व्हेरिफाय करता येतो ओरिजनल VCG मध्ये सायकल नसतील असे गृहीत धरले जाते त्याचप्रमाणे मर्जिग नंतर VCG मध्ये सायकल नसाव्यात आपण उदाहरण पाहू आपल्याकडे VCG आहे मागे म्हटल्याप्रमाणे मी आयटेरेशन 1 मध्ये 1 आणि 6 3 आणि 6 तसेच 5 आणि 6 मर्ज करता येतील आपण Z1 आधी पाहू नंतर Z2 पाहू नंतर Z3 पाहू शेवटी Z4 पाहू म्हणजे पहिल्या स्टेप साठी आपल्याकडे 1 6 3 6 आणि 5 6 अशा प्रकारच्या 3 चॉईस आहे समजा मी 1 आणि 6 प्रथम मर्ज केले तर VCG अशाप्रकारे ट्रान्स्फॉर्म होईल त्याव्यतिरिक्त समजा मी 3 आणि 6 प्रथम मर्ज केले तर VCG अशाप्रकारे मॉडीफाय होईल नाहीतर समजा मी 5 आणि 6 प्रथम मर्ज केले तर VCG अशाप्रकारे मॉडीफाय होईल प्रत्येक प्रकारात मॅक्झिमम पाथ लेन्थ किती असेल मॅक्झिमम पाथ लेन्थ पहिल्या केस मध्ये 10 दुसऱ्या 7 आणि तिसऱ्या 5 असेल त्याठिकाणी 4 लेन्थ असलेला पाथ आहे माझ्या मते मॅक्झिमम 1 ते 5 5 ते 3 6 ते 3 6 ते 2 3 असा आहे पहिल्या पेक्षा हे बरे आहे परंतु मर्जिग साठी बेस्ट चॉईस 7 6 असावे कारण फक्त 2 मिळतील या उदाहरणावरून असे पाहायला मिळते की तुमच्याकडे मल्टिपल चॉइस असतील तर तुम्ही सर्व चॉईस अल्टरनेटिव्ह एक्सप्लोर करावे आणि बेस्ट पॉसिबल सिलेक्शन करावे प्रत्येक स्टेपला प्रोसेस करावी म्हणजे जेव्हा तुम्ही कॉन्सरवटिव्ह झोन 1 आणि झोन 2 एनकॉन्टरिंग कराल कोणते नेट अक्रॉस कॉन्सरवटिव्ह झोन मर्ज करता येतील त्यापैकी बेस्ट जोडी सिलेक्ट करा आणि नंतर Z2 Z3 कडे बघा त्यांच्या दरम्यान कोणते नेट मर्ज करता येतील आयटेरेशन पद्धतीने प्रोसेस रिपीट करा मी तुम्हाला आयटेरेशन पद्धतीचे रिझल्ट दाखवितो पुढच्या स्टेप मध्ये तुमच्या लक्षात येईल की 1 आणि 7 मर्ज करता येतील आपण झोन रिप्रेझेंटेशन कडे परत जाऊ पुढच्या स्टेप मध्ये तुमच्या लक्षात येईल की 1 आणि 7 Z 3 आहे 7 मागच्या नेट सोबत मर्ज करता येईल 1 आणि 7 बेस्ट रिडक्शन देईल तुम्ही पाहायला हवे की सुरुवातीचे 1 आणि 7 मर्ज केल्यावर लेन्थ तेवढीच रहाते किंवा कमी होते काय मी तुम्हाला बेस्ट पॉसिबल सोल्युशन देत आहे सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये 1 आणि 7 मर्ज करा त्यानंतर 5 6 आणि 9 मर्ज करा आणि तुम्हाला कॉम्पोझिट नोड 5 6 9 मिळेल त्यानंतर 3 आणि 8 मर्ज करा आता 1 आणि 7 आधी 3 ला पॉईंट करत होते परंतु आता 3 8 ला पॉईंट करत आहे 9 आधी 8 ला पॉईंट करत होते परंतु 9 आता 3 8 ला पॉईंट करत आहे लास्ट स्टेप मध्ये 4 आणि 10 मर्ज करा आपल्याकडच्या सोल्युशन मध्ये आपल्याला सर्व नेट मर्ज करणे पॉसिबल असते या ठिकाणी तुम्ही आपल्याला मिळालेल्या 1 2 3 पाथ ची मॅक्झिमम पाथ लेन्थ पाहू शकतात लेन्थ हा मुद्दा नाही आपल्याकडे किती कंपोझिट नोड आहेत आपल्याकडे 1 2 3 4 5 कंपोझिट नोड आहेत आता पुढे जाणे शक्य नाही 5 नोड असलेला ग्राफ मिळाला आहे आता ग्राफ चे कोणतेही दोन व्हर्टेक्स मर्ज करणे शक्य नाही तर त्याचा अर्थ काय आहे एकतर व्हर्टेक्स जोडी म्हणजे इंडिविडुअल नेट किंवा कंपोझिट नेट आहे त्याठिकाणी हॉरीझॉन्टल कंसट्रेन आहे किंवा हॉरीझॉन्टल ओव्हर लॅप आहे याचा अर्थ असा की त्यांना एकाच ट्रॅकवर ठेवता येणार नाही मला दुसर्या ट्रॅकवर वर ठेवावे लागेल अशाप्रकारे मी आता एका सोल्युशन पर्यंत पोहोचलो आहे जेथे काहीही मर्ज करणे शक्य नाही मर्जिग केल्यानंतरचे अल्टिमेट सोल्युशन आहे ग्राफ आपल्याला काय सांगू इच्छित आहे 4 आणि 10 एकाच ट्रॅकवर मर्ज करता येतील 1 आणि 7 एकाच ट्रॅकवर मर्ज करता येतील 5 6 आणि 9 एकाच ट्रॅकवर मर्ज करता येतील 3 आणि 8 एकाच ट्रॅकवर मर्ज करता येतील लास्ट स्टेप म्हणजे ट्रॅक असाइनमेंट करणे आपल्याकडे ग्राफ मधील व्हर्टेक्स आहे वर्टीकल कंसट्रेन नुसार तुम्ही पहिला ट्रॅक ऑर्डर करू शकतात तुम्ही इनकमिंग इज असलेले नसलेले 4 10 आधी घ्यावे त्यानंतर 1 7 त्यानंतर 5 6 9 घ्यावे शेवटचे दोन नेट पॉईंट 2 आणि 3 कोणत्याही ही ऑर्डरमध्ये येऊ शकतात ट्रॅक 1 ट्रॅक 2 ट्रॅक 3 आणि ट्रॅक 4 5 वर मी नेट अरेंज करतो नेट 3 आणि 4 एकत्र ठेवता येतात नेट 3 8 आणि 2 3 एकत्र ठेवता येतात ट्रॅक रिक्वायरमेंट असल्यास ट्रॅक 4 आणि 5 स्वॅप करता येतात वर स्लाईड मध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला ट्रॅक 1 ट्रॅक 2 ट्रॅक 3 आणि ट्रॅक 4 5 साठी फ़ायनल सोल्युशन मिळते अशाप्रकारे योशीमुरा आणि कुह ऍलगोरिदम अॅनालॅटिक्स आणि HCG मधील लॉन्ग चैन पाथ मिनीमाईज करण्याचा प्रयत्न करण्याची बेसिक आयडिया आहे योशीमुरा आणि कुह ऍलगोरिदम स्टॅंडर्ड एक्सटेन्शन लेफ्ट इज अल्गोरिदम पेक्षा बेटर सोल्युशन देतो पुढे आपण ग्रीडी पद्धतीकडे आलो आहे ग्रीडी चॅनेल राउटर म्हणजे एकाच वेळी संपूर्ण प्रॉब्लेम पहात नाही प्रॉब्लेमकडे इनक्रेमेंटल्य प्रमाणात पाहतो विशेषत मी पहिल्या कॉलमपासून सुरू करतो मी पहिल्या कॉलमपासून दुसऱ्या तिसऱ्या ते चौथ्या क्रमांकाच्या कॉलमपर्यंत जात आहे आणि मी पुढे जात असताना नेट रूट इनक्रेमेंटल्य प्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न करतो ग्रीडी म्हणजे प्रत्येक टप्प्यावर मी सर्वोत्कृष्ट सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु ओव्हर ऑल हा एक चांगला सोल्युशन काढू शकेल किंवा नाही या पद्धतीचा एडवांटेज म्हणजे आपण VCG तो मधील अरबीट्रे सिच्युएशन सायकल सहित हँडल करू शकतो इंट्यूटीव्हली मला ही आयडिया देण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ दे समज माझ्याकडे सायकल असलेले VCG चे साधे एक्झाम्पल आहे आपण पाहिलेली मेथड VCG मधील 1 ते 2 2 ते 3 आणि 3 ते 1 अशा प्रकारची सायकल हँडल करू शकणार नाही तेव्हा काय करावे आपण पहिल्या कॉलम पासून सुरुवात करू याठिकाणी केवळ 3 कॉलम आहेत पहिल्या कॉलम मध्ये 1 2 च्या टॉप वर आहे या ठिकाणी काय करावे 1 पासून सुरुवात करुया 2 साठी वेगळे नेट सुरू करूया यादरम्यान असलेले रुल मी थोड्याच वेळात सांगणार आहे आता मी पुढे दुसऱ्या नेट कडे जातो त्या ठिकाणी आधीच 1 बरोबर तसेच 2 कंटिन्यू आहे परंतु कनेक्ट करायला मला काही प्रॉब्लेम नाही कारण त्या ठिकाणी 2 आणि 3 आणि त्यांच्यासाठी टर्मिनल आहे न्यू कनेक्शन घेता येईल आपण पण तिसऱ्या ट्रक वर 3 सुरू करू शकू कारण 2 फिनिश झाला आहे 2 एक्सटेंड करण्याची गरज नाही परंतु 1 मात्र एक्सटेंड करावा लागेल आता आपण तिसऱ्याला मुव्ह होऊ आता 1 आणि 3 आणि वेगळ्या ठिकाणी येतील आपण नेट 3 नेट 1 कनेक्ट केले तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकेल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊ शकेल कारण ते बॉटम टर्मिनल आणि टॉप टर्मिनलला कनेक्ट करणे आहे दोन्ही टर्मिनल ब्ल्यू ने कनेक्ट केले तर शॉर्टसर्किट होऊ शकेल अशा सीनारिओ मध्ये काय करायला हवे आपण वेगळे नवीन नेट स्टार्ट करू शकतो तर आता हे देखील 3 असेल तेही 1 असेल तर आता तुम्ही पुढच्या कॉलम ला मुव्ह व्हावे यासाठी एडिशनल कॉलमची रिक्वायरमेंट असू शकते आपण पुढील कॉलम ला जाताना काय करता या ब्ल्यू 1 सह 1 जोडता आपण हे पुन्हा पुढे 3 सह कनेक्ट करा याचा अर्थ असा आहे की आपण दोन गोष्टींना ऑलॉव करत आहात आपण डॉग लेग ना ऑलॉव करत आहात उदाहरणार्थ 3 सोबत 2 हॉरीझॉन्टल सेगमेंट कनेक्ट करत आहात 1 सह 1 आपल्याकडे 2 हॉरीझॉन्टल सेगमेंट देखील आहेत तर आपण डॉग लेग ला ऑलॉव करत आहात परंतु आपल्याला या उदाहरणातील प्रोसेस मध्ये काही एडिशनल कॉलम ची रिक्वायरमेंट असू शकते तर डॉग लेग चॅनेल राउटरमागील ही बेसिक आयडिया आहे म्हणूनच मी तुम्हाला पाळले जाणारे बेसिक रुल सांगत आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे ग्रीडी चॅनेल राउटर चॅनेल लेफ्टकडून प्रारंभ करून कॉलम बाय कॉलम मधून फिरतो आणि तेथे काही रुल किंवा हेरिस्टिक्स सेट आहेत आपण व्हीसीजीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कंसट्रेन सह अरबीट्रे प्रॉब्लेम सिच्युएशन सायकल सहित हँडल करू शकतो कदाचित चॅनेलच्या शेवटी काही एडिशनल कॉलम ची रिक्वायरमेंट असू शकते काही हेरिस्टिक्स याप्रमाणे आहेत सर्व सेगमेंट कॉलम बाय कॉलम लेफ्ट कडून प्रारंभ करून ठेवा कोणत्याही टर्मिनलला कॉररेस्पॉन्डिन्गली नेटच्या ट्रॅक सेगमेंटमध्ये जे काही सापडेल ते कनेक्ट करा शेवटी करत असलेल्या वर्टीकल सेगमेंट चा वापर करुन कोणतेही नेट स्प्लिट आणि कॉलॅप्से करा येथे हे 2 स्प्लिट नेट आहेत जेथे वर्टीकल सेगमेंट जोडत आहेत येथे आपण वर्टीकल सेगमेंट वापरत आहोत जे 2 हॉरिझॉन्टल सेगमेंटला वर्टीकल सेगमेंट जोडून कॉलॅप्से होत आहे आणि 2 ट्रॅक दरम्यानचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे आयडिया ही आहे की जर आपण पाहिले की 1 येथे आहे तसेच असे काहीतरी आहे आपल्याकडे हे 1 आहे आणि दुसरे 1 कुठूनतरी येत असल्याचे आपल्याला आढळले आहे की हे 1 नेट आपल्यासारखे ड्रॉ केले आहे 1 तसेच यासारखे येत आहे आपण शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा हे आहे 2 सारख्या सेगमेंटकडे आणण्यासाठी असे म्हणतात 3 आणि 3 पॅरॅलेली चालू आहेत 1 आणि 1 पॅरॅलेली चालू आहेत आपण त्यांना शक्य तितक्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहात येथे त्याबद्दल बरेच काही सांगितले आहे आणि प्रयत्न करा नेट बॉउंद्री च्या जवळ हलवा ज्यात नेक्स्ट टर्मिनल आहे नेक्स्ट टर्मिनल येथे असल्याचे मला आढळल्यास मी शक्य तितक्या खाली खाली हलविण्याचा प्रयत्न करतो आणि अर्थातच आवश्यक असल्यास आम्हाला एडिशनल ट्रॅकची आवश्यकता असेल आणि जर आपण या हेरिस्टिक्स फॉल्लो केले हे केवळ एक उदाहरण आहे मी सुचवितो की आपण हातांनी हे कार्य केले पाहिजे आणि आम्ही हे असे कसे करतो ते पहा डावीकडे आम्ही एकाच ट्रॅकला दिलेल्या असाईनमेंटपासून सुरूवात करतो आपण दुसरे एक ट्रॅक 2 स्टार्ट करा आणि पुढील टर्मिनलचा 1 वापरणे खाली आहे म्हणूनच आपण ते शक्य तितक्या खाली आणा तर आपण येथे 1 आणा तर अशाप्रकारे तुम्ही पुन्हा पुढे या टर्मिनल 2 येत आहे परंतु पुढील टर्मिनल 2 आहे तर शक्य तितक्या वर आणा तर आपण सर्व हेरिस्टिक्स फॉल्लो करतात वापरता आणि आपल्याला यावर सोल्युशन सापडतो की म्हणूनच काही नेट्स तुम्हाला डॉग लेग मिळतात येथे देखील तुम्हाला डॉग लेग मिळेल अशाप्रकारे आपण आपल्या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत पुढच्या लेक्चर मध्ये आपण पण आपले डिस्कशन कंटिन्यू ठेवूया